नमस्कार मागच्या दोन क्लासेस मध्ये आपण मल्टिप्लेक्सर बद्दल चर्चा केली आजच्या क्लासमध्ये आपण डीमल्टिप्लेक्सर पाहू यालाच डीकोडर असेही म्हणतात खरेतर दोघांचेही काम वेगळे आहे पण दोघांसाठी सर्किट सारखेच असते तर आज हे टॉपिक आपण पाहू डीमल्टिप्लेक्सर चे काम मल्टिप्लेक्सरच्या विरुद्ध असते तुम्हाला आठवत असेल मल्टिप्लेक्सर बऱ्याच इनपुट मधून एकच इनपुट आऊटपुट कडे नेते इथे आपण कम्युनिकेशन चैनल जे शेअर इनपुट वापरते ते विचारात घेतले होते कंट्रोल इनपुट अनुसार एक डेटा इनपुट ट्रान्समिशन चैनल वर येते आणि हे जेव्हा रिसीवर च्या बाजूला येते तर हे रिसीवर आहे आणि ते अनेक रेसिपीयट ला जोडले आहे तेव्हा तिथे कंट्रोल इनपुट नुसार आलेले एकच इनपुट कुठल्यातरी एकाच रेसिपीयट ला जोडले जाईल म्हणजे हे मल्टिप्लेक्ससिंग ऑपरेशनच्या विरुद्ध आहे मल्टिप्लेक्सर अनेक ते एक असे होते आणि इथे एक ते अनेक आहे तेव्हा आपल्याला डीमल्टिप्लेक्ससिंग ऑपरेशन त्याचे फंक्शन समजून घ्यायचे आहे आणि सर्किट रियलायझ करायचे आहे जर हे 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर आहे म्हणजे इथे 1 इनपुट आणि 2 आउटपुट आहेत आता इथे तुम्ही काय करणार तर मल्टिप्लेक्सर प्रमाणे आपल्याला इथेसुद्धा सारखेच लॉजिक वापरावे लागेल तर या केस मध्ये हे सिलेक्ट इनपुट आहे जेव्हा सिलेक्ट इनपुट लो असेल तेव्हा इनपुट हे आउटपुट Y0 ला येते आणि त्यावेळी Y1 सोबत काय होते तेव्हा जर S 0 तेव्हा Y1 0 असेल आणि इथे या इन्वर्टर मुळे हे 1 होते तेव्हा या अँड गेट चे इनपुट D आणि 1 आहेत आणि त्यामुळे Y0 D म्हणजेच D 1 Y0 1 आणि D 0 तर Y0 0 असे असेल आणि त्याच प्रमाणे या केसमध्ये जेव्हा S 1 त्यावेळी नेहमीसाठी Y0 0 आणि Y1 D तेव्हा आपल्याला हे लॉजिक इक्वेशन मिळतात Y0 S0' D Y1 S0 D तेव्हा Y1 D आणि त्यामुळे जेव्हा D 1 ते 0 असा बदलतो त्यावेळी Y1 सुद्धा 1 ते 0 असा बदलतो आणि त्याच प्रमाणे जेव्हा D 0 ते 1 असा बदलतो त्यावेळी Y1 सुद्धा 0 ते 1 असा बदलतो तर तुम्हाला हे मूळ सर्किट कळले असेल जर आता हे 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर असेल तर आपण आधी मल्टिप्लेक्सरला पाहिल्याप्रमाणे इथेसुद्धा दोन कंट्रोल इनपुट S1 आणि S0 घ्यावे लागतील हे दोन कंट्रोल इनपुट S1' S0' S1' S0 S1 S0' आणि S1 S0 अशा टर्म देते तेव्हा हे चार कॉम्बिनेशन योग्य नॉट गेट घेऊन बनवता येतील आणि त्या संबंधित च्या अँड गेट ला जोडावे लागतील तर इथे मल्टिप्लेक्सर प्रमाणे तीन इनपुट चे चार अँड गेट आहेत हे मूळ सर्किट आहे आता परत मल्टिप्लेक्सर प्रमाणेच आपण हे डीमल्टिप्लेक्सर ब्लॉक डायग्राम ने दाखवू हे 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर आहे इथे ही ब्लॉक डायग्राम आहे इथे S0 हे सिलेक्ट इनपुट हे डेटा इनपुट आणि हे आउटपुट Y0 व Y1 आहे आणि जेव्हा S0 0असेल तर इनपुट डेटा Y0 ला जाईल आणि जेव्हा S0 1 असेल तर इनपुट डेटा Y1 ला जाईल आता आपण 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर पाहू इथे हे दोन सिलेक्ट इनपुट S1 आणि S0 आहेत जेव्हा S1 S0 0 0 असेल तेव्हा डेटा Y0 ला जाईल जेव्हा S1 S0 01 असेल तेव्हा डेटा Y1 ला जाईल जेव्हा S1 S0 10 असेल तेव्हा डेटा Y2 ला जाईल जेव्हा S1 S0 11 असेल तेव्हा डेटा Y3 ला जाईल तेव्हा हे त्यासंबंधितचे तीन इनपुट च्याअँड गेटचे आउटपुट अशा प्रकारे लिहू शकतो Y0 S1'S0' D Y1 S1'S0 D Y2 S1S0' D Y3 S1S0 D तर जेव्हा S1 S0 00 असेल तेव्हा Y0 11D D आणि इतर सर्व उरलेले आउटपुट झिरो असतील त्यामुळे आउटपुट Y0 हे फक्त इनपुट D नुसार बदलेल तसेच जर आपल्याला सिलेक्ट इनपुट चे वेगवेगळे कॉम्बिनेशन मिळाले तर त्याप्रमाणे इनपुट D वेगवेगळ्या आऊटपुट Y1 Y2 Y3 ला जाते आणि इतर आउटपुट 0 राहतील हेच इथे ट्रूथ टेबल मध्ये लिहिलेले दाखवले आहे तर आता आपण 4 to 1 मल्टिप्लेक्सरमध्ये पाहिल्याप्रमाणे डीमल्टिप्लेक्सरचे एक प्रॅक्टिकल इम्पलेमेंटेशन पाहू IC 74155 ही ड्युअल 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर आहे जर तुम्ही याचे सर्किट पाहिले तर इथे एक कॉमन सिलेक्ट लाईन दिसते आहे आणि हे एक 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर आणि हे दुसरे 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर दिसत आहे आणि यासाठी इथे हा एक स्वतंत्र स्ट्रोब आहे आणि हा स्वतंत्र स्ट्रोब या दुसऱ्यासाठी आहे आणि तसेच इथे स्वतंत्र डेटा इनपुट पण आहे पण इथे एक फरक आहे या डेटा इनपुटला इन्व्हर्टर आहे आणि या डेटा इनपुट साठी इथे इन्व्हर्टर नाही आता इथे आपण हे नोंद करू कारण इथे आउटपुट काय कुठे येते हे आपल्याला या लॉजिक सर्किट वरून आणि दिलेल्या इनपुट वरून त्यासंबंधीचे आउटपुट मिळते तेव्हा हे आउटपुट 1Y0 इथे आहे तुम्ही पाहू शकतात की A' B' हे इथे जाते तसे इथे हे G1 आहे पण इन्व्हर्टर मुळे ते G1' असे होईल आणि हे 1C कारण इथे दोन इन्व्हर्टर हे एक इन्व्हर्टर आणि हे दुसरे इन्व्हर्टर आहे आणि शेवटी हे सर्व ह्या अँड गेटला दिले आहे आधीच्या केसमध्ये आऊटपुटला फक्त एक अँड गेट होता पण इथे या अँड गेट नंतर इन्व्हर्टर आहे आणि म्हणून हे पूर्ण इन्वर्तेड होईल आणि आपल्याला 1Y0 B'A' 1C' हे इक्वेशन मिळते तर ही पहिली केस आपण B A 00 साठी पहिली तसेच उरलेल्या केसेस B'A BA' आणि BA तर 1Y1 साठी B'A असे नंतरचे 1Y2 साठी BA' असे आणि शेवटचे 1Y 3 साठी BA असे सगळे असतील 1Y0 B'A' G1' 1C' 1Y1 B'A G1' 1C' 1Y2 BA' G1' 1C' 1Y3 BA 1C' तर आता हे ट्रूथ टेबल मध्ये कसे मॅप करायचे ते पाहू आपण पाहिले की जेव्हा स्ट्रोब 1 असते हा इथे स्ट्रोब 1 आहे तेव्हा हे आउटपुट 1 होते म्हणजे हे 0 होते तर ही प्रॉडक्ट टर्म आहे आणि म्हणून 0' म्हणजे 1 त्यामुळे इतर व्हॅल्यू चा विचार न करता जेव्हा स्ट्रोब 1 असेल तेव्हा सर्व आउटपुट 1 येतात सामान्य ऑपरेशन करिता स्ट्रोब 0 पाहिजे याव्यतिरिक्त अजून काय हवे ते पाहू जर आपण 1C हे इनपुट विचारात घेतले आणि जर 1C 0 असे घेतले तर इथे पुन्हा सर्व आउटपुट सर्व केसेस साठी 1 येते याचा काय अर्थ आहे आणि त्याचे महत्त्व हे आपण नंतर पाहू आणि जेव्हा हे 1 आहे हे 0 आहे आणि हे 0 आहे आणि BA 00 आहे ही केस इथे दाखवली आहे तर यावेळी इथे काय घडेल तर सर्व आउटपुट 0 होतील आता या केसमध्ये जर C1 हाय ते लो असे बदलले तर काय होईल तेव्हा आउटपुट 1Y0 सुद्धा लो ते हाय असे बदलते म्हणजे आउटपुट इनपुट ला इन्व्हर्ट करून फॉलो करते म्हणून आउटपुट हे इनपुट चे इन्व्हर्टड वर्जन आहे हे तुम्ही इथे पाहू शकतात त्याच प्रमाणे इतर केस साठी सुद्धा पाहू शकतात आता आपण पाहू की जर B 0 आणि A 1 असे सिलेक्ट केले तर काय येते त्यावेळी C1 1 आणि 1Y1 हे लो होते आणि जर C1 0 केले तर 1Y1 1 होते तर इथे पुन्हा या केसमध्ये आउटपुट 1Y1 हे इनपुटला इन्व्हर्ट करून फॉलो करते त्याच प्रमाणे तुम्ही इतर इनपुट आणि इतर कॉम्बिनेशन साठीही पाहू शकतात हे आपण पहिल्या 1 to 4 डीमल्टिप्लेक्सरच्या सेट साठी पहिले इथे आपल्याला आउटपुट हे इनपुट चे इन्व्हर्ट होऊन मिळते आणि म्हणूनच इथे दुसऱ्या सेटमध्ये हे इन्वर्जन दिलेले नाही इथे आउटपुट तसेच फॉलो करते तुम्ही इथे पाहू शकतात जर C2 0 तेव्हा आउटपुट सुद्धा 0 आहे आणि जर C2 1 तेव्हा हा आउटपुट पण 1 होते म्हणजे जसेच्या तसे आउटपुट मिळते आणि आपल्याला खालील प्रमाणे दुसऱ्या सेट साठी इक्वेशन मिळतात 2Y0 B'A' 2C" आधी आपण 1 to 4 डीमल्टिप्लेक्ससर पाहिले आता या दुसऱ्या उदाहरणात आपण 1 to 16 डीमल्टिप्लेक्सर आणि IC 7415 4 पाहू तर या केस मध्ये सुद्धा स्ट्रोब इनपुट आहे आणि याचे बेसिक इक्वेशन आधी प्रमाणे अँड गेट आऊटपुटला आहे आणि इथे हे याचे सर्किट दाखवले आहे Y0 A'B'C'D' DATA' STROBE" Y1 A'B'C'D STROBE" Y15 ABCD STROBE" तर इथे हे सिलेक्ट इनपुट आहे हे आउटपुट आहेत आणि इथे तुम्हाला दिसते आहे की डेटा इनपुट इन्वर्तेड आहे तसेच आउटपुट सुद्धा इन्वर्तेड आहे आणि त्यामुळे आउटपुट इनपुटला तसेच फॉलो करते म्हणजे जेव्हा इनपुट 0 असते तेव्हा आउटपुट 0 ला जाते आणि आणि जेव्हा इनपुट 1 असते तेव्हा आउटपुट पण 1 होते सिलेक्ट इनपुट अनुसार संबंधित आउटपुट 1 होते हे तुम्ही इथे पाहू शकतात तसेच मागील केसमध्ये पाहिल्याप्रमाणे या सर्किटच्या सामान्य ऑपरेशन साठी स्ट्रोब इनपुट 0 असले पाहिजे जर स्ट्रोब 1 असेल तर कुठल्याही सिलेक्शन इनपुटचा किंवा डेटा इनपुटचा विचार न करता आउटपुट नेहमी 1 असे येईल तर आता स्ट्रोब 0 आणि जर सिलेक्शन इनपुट ABCD 0000 असे असतील आणि इनपुट 0 असेल तेव्हा संबंधित आउटपुट Y0 हे 0 होईल आणि उरलेले सर्व आउटपुट 1 ला जातील जर ABCD 0001 असेल तर आउटपुट Y1 हे 0 असेल आणि बाकी सर्व 1 असतील म्हणजे पुन्हा मागच्या प्रमाणेच 1 to 16 डीमल्टिप्लेक्सर साठी सुद्धा आहे तर आता आपल्याला हे कसे काम करते ते कळले आहे आता जर आपण स्ट्रोब 0 आणि A 0 असेल तर काय घडते तर इथे या ट्रूथ टेबल चा फक्त हा पार्ट पहा आता इथे फक्त सिलेक्ट इनपुट B C D हे आहेत कारण A हे इनपुट कायम 0 आहे आणि डेटा इनपुट आहे या केसमध्ये डेटा इनपुट हे Y0 किंवा Y1 किंवा Y2 किंवा Y3 किंवा शेवटी Y7 जाते आणि हे तुमचे 1 to 8 डीमल्टिप्लेक्सर आहे म्हणजेच हायर ऑर्डर वरून आपण लोवर ऑर्डर डीमल्टिप्लेक्सर योग्य सिलेक्ट इनपुट निवडून मिळवू शकतो आणि आपल्याला त्यासाठी इनपुट साईडला व्हॅल्यू द्याव्या लागतील जर आपण A 1 केले तर काय दिसते तर इथे हा ब्लॉक पहा इथे B C D नुसार आउटपुट Y8 ते Y15 असे येते तर आता आपल्याला हे कळले आता हायर ऑर्डर डीमल्टिप्लेक्सर लोवर ऑर्डर डीमल्टिप्लेक्सर वरून कसे मिळवायचे आता पुन्हा आपण हायर ऑर्डर मल्टिप्लेक्सर लोवर ऑर्डर मल्टिप्लेक्सर वरून मिळवण्यासाठी जसे केले होते तेच काम इथे पण करायचे आहे तर इथे या उदाहरणामध्ये 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर वरून कसे मिळविले आहे ते पहा तर इथे दोन सिलेक्ट लाईन S1 आणि S0 दाखवल्या आहेत तेव्हा S1 नुसार जर S1 0 तेव्हा इनपुट डेटा D या दिशेला जातो आणि S0 0 तेव्हा डेटा या दिशेला जातो म्हणजेच जेव्हा S1 आणि S0 हे 00 असतील तेव्हा D हे Y0 ला जोडले जाईल जर S1 1 आणि S0 0 तर काय होईल तर इथे S1 1 तेव्हा D या दिशेला जाईल आणि S0 0 म्हणजेच डेटा D हे या दिशेला जाईन आणि Y2 ला जोडले जाईल अशाप्रकारे आपल्याला कळले असेल की तीन 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर वापरून एक 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर मिळविता येते असेच जर आपण ते लोवर ऑर्डर वापरून बनवण्याचा प्रयत्न केला तर 1 to 8 डीमल्टिप्लेक्सर साठी सुद्धा होऊ शकते आपल्याला हा एक 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर आणि हा दुसरा 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर कॅस्केड करून शेवटी याच्या आधी अजून एक 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर जोडावा लागेल तेव्हा जर आपण S2 S1 आणि S0 हे 101 उदाहरण म्हणून घेतले तर काय होईल तर S2 1 म्हणजे डेटा D या दिशेला जाईल ते इथे येते नंतर 01 म्हणजे S1 S0 01 तर हे इथे जाणार तेव्हा डेटा इनपुट D हे Y5 ला जोडले जाईल म्हणजेच D इनपुट Y5 वर मिळेल तर आता कसे मिळाले हे तुम्हाला कळले असेल आणि जर आपल्याकडे फक्त 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर आहेत आणि हे 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर वापरून आपल्याला हा ब्लॉक म्हणजे 1 to 8 डीमल्टिप्लेक्सर रियलायझ करायचा आहे कारण आपल्याकडे 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर नाही आपण हे असे फक्त 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर वापरून ही रियलायझ करू शकतो कारण आपण 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर हे 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर वापरून त्याचे एक इनपुट लो किंवा हाय करून मिळवू शकतो हे दुसरे उदाहरण पाहू जिथे हे दोन इनपुट एकत्र करून S2 ला जोडले आहे जर S2 0 तर हे इथे 00 ला जाईल जर S2 1 तर हे 11 आऊटपुटला जाते जर F0 आणि F1 हे 1 to 4 डीमल्टिप्लेक्सरच्या आउटपुट 00 आणि 11 ला जोडले तर शेवटी हे 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर असे दिसेल म्हणजेच आपण इथे 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर तीन 1 to 2 डीमल्टीप्लेक्सर वापरून आधी प्रमाणे रियलायझ केले त्याच प्रमाणे तुम्ही हे सुद्धा रियलायझ करू शकतात तर हे 1 to 8 डीमल्टिप्लेक्सर आपल्याला फक्त 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर वापरून मिळवायचे आहे त्यासाठी आपल्याकडे इथे हे तीन 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर आणि इथे हे दुसरे तीन 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर आहेत आणि म्हणून इथे एकूण 3317 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर कॅस्केड करून 1 to 8 डीमल्टिप्लेक्सर मिळवता येईल आपण आधी पाहिले त्याप्रमाणेच आहे जसे जास्त इनपुट वरून एक आउटपुट मिळविले त्याच्याविरुद्ध इथे फक्त एका इनपुट वरून जास्त आउटपुट साठी केले आहे आता आपण हे स्ट्रोब इनपुट उपलब्ध असताना पाहिले तेव्हा हेच स्ट्रोब इनपुट हायर ऑर्डर डीमल्टिप्लेक्सर हे लोवर ऑर्डर डीमल्टिप्लेक्सर वरून मिळविण्यासाठी फारच उपयोगी पडते कारण स्ट्रोब मध्ये इन्व्हर्टर वापरून जसे या उदाहरणात दाखवले आहे त्याप्रमाणे आपण 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर बनवू शकतो जर तुम्हाला आठवत असेल तर हे आपण आधी केलेले 1 to 2 डीमल्टीप्लेक्सरचे मूळ सर्किट आहे तर या 1 to 2 डीमल्टिप्लेक्सरच्या मूळ सर्किटमध्ये S 0 हे S0 D' आणि S0 D आणि या दोन इनपुट पैकी एक आऊपुटला सिलेक्ट होते आणि तेच आपल्याला इथे हे स्ट्रोब इनपुट वापरून करायचे आहे तेव्हा हे विशिष्ट कॉम्बिनेशन 1 to 2 डीमल्टिप्लेक्सर सारखेच काम करते तर जेव्हा A 1 म्हणून हे 0 आणि म्हणून हे 1 होते आणि हे सिलेक्ट होते म्हणजे हा ब्लॉक सिलेक्ट होतो आणि जेव्हा A 0 असते तेव्हा हा ब्लॉक सिलेक्ट होतो आणि जेव्हा A 1 असते तेव्हा हा ब्लॉक सिलेक्ट होतो तेव्हा हे त्यासंबंधीचे इक्वेशन आहे तुम्ही हे इक्वेशन वापरू शकतात आता हा A' हायर ऑर्डर होतो A" Y1 B'C'D'E DATA' A" Y16 B'C'D'E' A' Y31 BCDE DATA' A तेव्हा जर हे S3 S2 S1 S0 आणि हा तुमचा S4 होतो हे तुमचे 1 to 16 आणि हे 1 to 16 एकत्र केले आणि एकच बनवले तर तुम्हाला 1 to 32 डीमल्टिप्लेक्सर मिळते तर हे IC 74154 इक्वेशन आपण आधीच पाहिले आहे इथे आपण स्ट्रोब हे सिलेक्ट इनपुट मध्ये बदलले आहे आता हे दुसरे उदाहरण पहा या केसमध्ये IC 74155 दिसत आहे IC 74154 आपण आधीच पहिली आहे इथे आपण पाहिले की स्ट्रोब आणि डेटा इनपुट हे एकाच सर्किटला जाते जर तुम्ही हे इनपुट A असे विचारात घेतले आणि आणि हे इनपुट B असे विचारात घेतले तर तुम्हाला इथे A' आणि B' आणि असे मिळते त्यामुळे तुम्ही A आणि B ची अदलाबदल केली तरी काही फरक पडत नाही म्हणजे लॉजिक पॉईंट वरून आउटपुट इथे आहे आणि ते A आणि B मध्ये फरक करत नाही आता ते कसे मदत करते ते पाहू इथे हे इन्वर्जन असल्यामुळे जर तुम्ही हा स्ट्रोब डेटा इनपुट म्हणून वापरला आणि हे डेटा इनपुट स्ट्रोब म्हणून वापरले तेव्हा इथे हे इन्व्हर्टर जे आधीच तिथे आहे ते या दोन 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर वरून एक 1 to 8 डीमल्टिप्लेक्सर मिळविण्या करता उपयोगी पडेल आणि आपल्याला बाहेरचे नॉट गेट ची गरज नाही जसे आपण या उदाहरणात पाहिले कारण ते नॉट गेट तिथे आधीच हजर आहेत तर आता हे आपल्याला कसे जोडावे लागेल इथे आपल्याला हे 1C आणि 2C' हे जोडावे लागतील म्हणजे आपले हे जास्तीचे म्हणजे तिसरे सिलेक्ट इनपुट होईल आणि डेटा स्ट्रोब मधून जोडला जाईल तेव्हा 1G आणि 2G जोडून त्यालाही ही डेटा इनपुट देऊ तेव्हा तुम्ही या उदाहरणात पहा आणि हे उदाहरण पहा तर इथे आपण मुळातच हजर असलेल्या या नॉट गेटचा उपयोग या IC 74154 मध्ये केलेला आहे कारण या दोघांमध्ये समानता आहे आता आपण आपली चर्चा दुसऱ्या भागाकडे नेऊ जिथे आपल्याला डीकोडर वापरायचे आहे तर डीकोडर हे असे सर्किट आहे जिथे इनपुट बीट पॅटर्न योग्य लॉजिक वापरून ओळखला जातो आणि त्यानुसार आउटपुट सक्रीय होते जर तुम्हाला A B हे डीकोड करायचे आहे तर तुम्हाला माहित आहे की इथे यासाठी 0 किंवा 1 हे दोन बीट लागतील आणि A0 व B1 ही परिस्थिती उद्भवत आहे की नाही तर आता हे कसे शोधायचे आपण हे अशा प्रकारच्या लॉजिक सर्किट ने शोधू शकतो जर तुम्हाला हे रियलायझ करायचे असेल तेव्हा हे A' B अशाप्रकारे सर्किट काढू शकतो आणि जेव्हा A 0 व B 1 असेल तेव्हाच आउटपुट Y 1 येईल आणि इतर उरलेल्या तीन केसेस साठी आउटपुट 0 असे असेल जर तुम्हाला A B 1 1 असे डीकोड करायचे असेल तर या प्रकारचे सर्किट लागेल आणि जर तुम्हाला असे सर्किट हवे आहे जे हे सर्व 4 कॉम्बिनेशन आपल्या गरजेनुसार डीकोड करू शकेल तेव्हा आपण हे दाखवलेले सर्किट वापरू शकतो तर हे मूळचे 1 to 4 डीमल्टिप्लेक्सरचे सर्किट आहे जे आपल्याला विशिष्ट कॉम्बिनेशन चे आउटपुट देऊ शकते जर इथे D 1 आहे आणि प्रत्येक केस साठी हे Y0 Y1 Y2 आणि Y3 सिलेक्ट इनपुट डीकोड करते तर जेव्हा S1' S0' असेल तेव्हा Y0 0 येईल म्हणजेच या केस मध्ये जर 0 0 हजर आहे आणि Y0 1 आहे आणि म्हणून जर Y0 1 होत असेल तर आपण म्हणू शकतो की इथे 0 0 हजर आहे आणि इतर कॉम्बिनेशन साठी ते 0 असेल जर D 1 आहे आणि तुम्हाला 1 0 हे डिकोड करायचे आहे आणि जर आपण फक्त Y2 पाहिले तर जेव्हा Y2 1 होईल तेव्हा 1 0 हजर असेल इथे त्यासंबंधीचे सर्किट दाखवले आहे आणि हे लॉजिक इक्वेशन आहेत D Y1 S1'S0 D Y2 S1S0' D Y3 S1S0 D आणि म्हणूनच मी म्हटले होते की डीकोडर आणि डीमल्टिप्लेक्सर सर्किट सारखेच आहेत आपण फक्त त्याचे ओरिएंटेशन बदलले आहे तर हे सिलेक्ट इनपुट आता इनपुट लाईन आहेत म्हणजेच जे कॉम्बिनेशन आपल्याला डीकोड करायचे आहे आणि हे त्यासंबंधित आउटपुट आहे आणि डेटा इनपुट हाय असे ल जर इथे स्ट्रोब असेल तर स्ट्रोब सुद्धा आपल्याला त्यावेळी सक्रिय करावा लागेल मुळतः आपल्याला इथे डीमल्टिप्लेक्सर मधल्या सिलेक्ट लाईन आणि आउटपुट मधले रिलेशनशिप कळले पाहिजे जे आपण डेटा किंवा बीट पॅटर्न मध्ये बदलून डीकोडर चे आउटपुट घेतो तुम्हाला माहित आहे की IC 74154 हे 1 to 16 डीमल्टिप्लेक्सर आहे आणि जर तुम्हाला हे 4 to 16 डीकोडर म्हणून वापरायचे असेल तर काय करावे लागेल तर आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे आपल्याला आहे ऍक्टिव्ह करावे लागेल पण हे ऍक्टिव्ह लो आहे आणि म्हणून हे ग्राऊंड ला जोडले आहे आणि आता हे A B C D हे डिकोड करत आहे तेव्हा हे डेटा पॅटर्न आहेत जर 0000 असे हजर असेल तर हे Y0 ऍक्टिव्हेट होईल जर 0001 असेल तर हे Y1 ऍक्टिव्हेट होईल अशाप्रकारे सर्व केसेस साठी होईल आता जर तुम्हाला हे 4 to 16 डीकोडर 5 to 32 डीकोडर मध्ये बदलायचे असेल तर काय करावे लागेल तर इथे सुद्धा तुम्हाला डीमल्टिप्लेक्सर प्रमाणे दोन्ही स्ट्रोब कॅस्केड करून आणि नंतर ते तुम्ही पाचवे इनपुट म्हणून वापरू शकता आणि तुम्हाला 5 to 32 डीकोडर मिळते तर ही संकल्पना आपण आधी पाहिलेल्या डीमल्टिप्लेक्सर प्रमाणेच आहे आणि शेवटी आपण डिकोडिंग म्हणजे 1 इनपुट आणि बरेच शक्य असलेले आउटपुट बद्दल बोलत आहोत तेव्हा हे विशिष्ट डीमल्टिप्लेक्सर किंवा डीकोडर मल्टिपल आउटपुट जनरेट करण्यासाठी उपयोगी आहेत का तेव्हा जर तुम्ही या वर दाखवलेल्या मल्टिपल आऊटपुटच्या प्रॉब्लेम मध्ये पाहिले तर इथे आपण डीकोडर OR कॉम्बिनेशन चा वापर करू शकतो तर हे 3 to 8 डीकोडर चे उदाहरण इथे दिले आहे तेव्हा हे Y0 Y1 ते Y7 सर्व मिन टर्म जनरेट होतात जर A B C हे सर्व 0 असतील तर Y0 हे 1 येईल आणि जेव्हा A B C हे 001 असेल तेव्हा Y1 1 असेल म्हणजेच संबंधित मिन टर्म जनरेट होत आहे जर तुम्हाला एखादे फंक्शन समजा F1 0 4 6 आणि फंक्शन F2 0 5 आणि फंक्शन F3 1237 या मिन टर्म चे रियलायझ करायचे आहे तर आपल्याला काय करावे लागेल इथे हे आऊटपुट आहे आपल्याला फक्त या आऊटपुटला योग्य ठिकाणी ऑर गेट लावायचे आहेत तेव्हा हे फंक्शन 0 4 6 साठी Y0 Y4 आणि Y6 हे एका ऑर गेट इनपुट म्हणून दिले तसेच हे फंक्शन 1 2 3 7 साठी Y1 Y2 Y3 आणि Y7 हे एका ऑर गेट ला इनपुट म्हणून दिले आणि हे फंक्शन 0 5 साठी Y0 आणि Y5 हे एका ऑर गेट ला इनपुट म्हणून दिले तेव्हा हा अजून एक डीकोडर आणि डीमल्टिप्लेक्सर सर्किट चा उपयोग आहे तर या सोबत आपण आजच्या चर्चेचा निष्कर्ष पाहू डीमल्टिप्लेक्सर हे एक डेटा इनपुट कंट्रोल इनपुट नुसार बऱ्याच आउटपुट मधून एकाच आऊटपुटला नेते हे कंट्रोल इनपुट 2 to द पॉवर n आउटपुट असतात डीमल्टिप्लेक्सर चीपचे ऑपरेशन साठी स्ट्रोब किंवा एनेबल इनपुट हे ऍक्टिव्ह करावे लागते हायर ऑर्डर डीमल्टिप्लेक्सर हे लोवर ऑर्डर डीमल्टिप्लेक्सर वरून योग्य कनेक्शन करून मिळविता येतात तसेच लोवर ऑर्डर डीमल्टिप्लेक्सर हे हायर ऑर्डर डीमल्टिप्लेक्सर वरून योग्य कनेक्शन करून मिळविता येतात डीकोडर इनपुट बीट पॅटर्न डीकोड करून जेव्हा विशिष्ट कॉम्बिनेशन हजर असते तेव्हा ते आउटपुट सक्रिय करतो डीमल्टीप्लेक्सर सर्किट डीकोडर म्हणून वापरू शकतो म्हणजेच 1 to 4 डीमल्टिप्लेक्सर हे 2 to 4 डीकोडर म्हणून वापरता येते डीकोडर सर्व मिनटर्म जनरेट करते आणि म्हणून डीकोडर OR कॉम्बिनेशन मल्टिपल आउटपुट जनरेट करण्यासाठी वापरता येते धन्यवाद